सर्वांचे स्वागत आहे आता आपण मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम या विषयाबद्दल चर्चा करण्याच्या शेवटच्या भागात आलो आहोत आजचा शेवटून दुसरा वर्ग आहे आणि ह्यात कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये किंवा फर्ममध्ये मॅनॅजमेण्ट कंट्रोल सिस्टीमच्या काही आणखीन संकल्पनांबद्दल आणि त्यांच्या अंमलबजावणीवर बोलणार आहे तर काही गोष्टींवर आपण मागच्या दोन वर्गात काम केलेले आहे आता मी मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीमच्या किंवा अन्य टेक्निकच्या महत्वाच्या गरजांबद्दल बोलणार आहे म्हणून आता आपण ही चर्चा पुढे करू आणि बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये योग्य मॅनॅजमेण्ट वोंट्रोल सिस्टिम सुनिश्चित करण्यासाठी वापरल्या जाणार्या तंत्र किंवा संकल्पनांमध्ये यावर अधिक चर्चा करू मागील वर्गात मी तुमच्याशी आताच बॅलन्सड स्कोअरकार्डबद्दल बोलण्यास सुरूवात केली बरोबर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बॅलन्सड स्कोअरकार्ड हार्वर्डचे एक प्रख्यात प्रोफेसर प्रोफेसर रॉबर्ट कॅपलान यांनी शोधून काढले आहे आणि ते म्हणतात की प्रत्येक ऑर्गनायझेशनने स्कोअरकार्ड तयार केले पाहिजे आणि फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल घटकांदरम्यान संतुलन राखले असेल किंवा ऑर्गनायझेशनचा ऑपरेटिंग परफॉर्मन्स शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे या ऑपरेटिंग परफॉर्मन्सचा परिणाम फायनान्शियल रिझल्टवर कसा प्रतिबिंबित होईल याचा ऑर्गनायझेशनच्या ऑपरेटिंग परफॉर्मन्सचा विचार केला पाहिजे तर आम्हाला ऑपरेटिंग आणि फायनान्शियल रिझल्टमधील संतुलन राखले पाहिजे म्हणूनच त्याने बॅलन्सड स्कोअरकार्ड ही संकल्पना विकसित केली की प्रत्येक कंपनीने हे संतुलित स्कोरकार्ड तयार केलेच पाहिजेत आणि मग त्यांनी त्यांच्या स्वत च्या ऑर्गनायझेशनचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरुन ऑपरेटिंग परफॉरमन्स म्हणजे काय फायनान्शियल परफॉर्मन्स म्हणजे काय दोघांमधील परस्पर संबंध काय आहे हे येथे महत्त्वाचे आहे आणि आपण याचा अर्थ ऑर्गनायझेशनसाठी हे कार्ड तयार केले पाहिजे तर ते कसे आहे किंवा कसे कार्य करते संतुलित स्कोरकार्ड ही एक कामगिरी मोजमाप आणि अहवाल देणारी प्रणाली आहे जी फायनान्शिअल आणि ऑपरेटिंग एककांमध्ये संतुलन ठेवते बरोबर खर्चामध्ये कपात महसूल वाढीच्या दृष्टीने नॉन ऑपरेटिंग इन्कम आणि नंतर ऑपरेटिंग उपायांच्या दृष्टीने फर्मकडून कोणती आर्थिक उपाययोजना केली जातात ती म्हणजे खर्चात कपात साध्य करण्यासाठी कार्यक्षमता सुधारणे ऑर्गनायझेशनची ऑपरेटिंग कामगिरी सुधारणे कारण जर आपण संस्थेची एकूण कामगिरी पाहिल्यास ती दोन विस्तृत घटकांमध्ये विभागली जाऊ शकते एक म्हणजे ऑपरेटिंग परफॉरमन्स आणि दुसरे म्हणजे ऑर्गनायझेशनची फायनान्शियल परफॉरमन्स म्हणून आम्हाला येथे हे पहावे लागेल की कोणत्याही ऑर्गनायझेशनचा किंवा फार्मचा ऑपरेटिंग परफॉरमन्स चांगला असेल आणि कदाचित फायनान्शियल परफॉरमन्स तितका चांगला नसेल तर असे म्हणू शकतो कि मजबूत आणि प्रभावी ऑपरेटिंग परफॉरमन्स असेल तर फायनान्शियल परफॉरमन्सदेखील सुधारेल परंतु याउलट असे घडत असल्यास म्हणजेच सध्या फायनान्शिअल परफॉर्मन्स चांगला आहे पण ऑपरेटिंग परफॉर्मन्स तितका चांगला नाही तर याचा अर्थ असा आहे की कमकुवत ऑपरेटिंग स्ट्रक्चर लवकरच कंपनीची मजबूत फायनान्शिअल स्ट्रक्चर नष्ट करेल तर याचा अर्थ असा आहे की दोघांमध्ये संतुलन असणे आवश्यक आहे जर कंपनीच्या कामकाजात काही सुधारणा झाली असेल तर ती फायनान्शिअल परिणामामध्ये प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे आणि आम्ही दोघांच्या दरम्यान समतोल राखून सर्व वेळ निश्चित केले पाहिजे आणि फर्ममध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे दुसरे ते म्हणतात की हे कामगिरीला पुरस्काराशी जोडते आणि जर आपली कामगिरी सुधारली असेल तर नक्कीच लोकांना बक्षीस दिले पाहिजे त्या सुधारित कामगिरीसाठी जबाबदार असलेले लोक त्यांना बक्षीस दिलेच पाहिजे हे ऑर्गनायझेशनच्या वैविध्यपूर्ण उद्देशांबद्दल स्पष्ट ओळख देते बरोबर कारण ऑर्गनायझेशनची अनेक उद्देश असू शकतात कोणते एकच उद्देश नसते आपण एक बिझनेस फर्म आहोत म्हणून आम्हाला केवळ फर्मचे मूल्य जास्तीतजास्त वाढवणे किंवा फक्त नफा मिळवणे आवश्यक आहे होना आमच्याकडे बरेच भागधारक आहेत आणि सर्व भागधारकांचे समाधान आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे म्हणून प्रत्येकाला टीमच्या रूपाने बरोबर नेणे जेथे अंतर्गत भागधारक जसे की वित्तीय संस्था किंवा कदाचित गुंतवणूकदार किंवा कदाचित आपला पुरवठादार किंवा कदाचित सरकारी अधिकारी म्हणा प्रत्येकजण संघटनेबद्दल आनंदी असले पाहिजे तर याचा अर्थ असा आहे की विशेषत अंतर्गत भागधारकांच्या कामगिरीची ओळख पटवली पाहिजे त्यांना बक्षीस दिले पाहिजे आणि आपण संतुलित स्कोरकार्ड तयार केल्यास ते शक्य होईल हे ऑर्गनायझेशनच्या वैविध्यपूर्ण उद्दिष्टांना स्पष्ट ओळख देते म्हणून याचा अर्थ असा आहे की संघटनेची उद्दीष्टे जी निसर्गात भिन्न आहेत त्यात सर्व भागधारकांचे समाधान झाले पाहिजे नक्कीच आपल्याला नफा मिळवायचा आहे निश्चितच आम्हाला फर्मचे मूल्य जास्तीतजास्त वाढवायचे आहे परंतु आम्हाला प्रॉडक्टची गुणवत्ता देखील सुधारित करावी लागेल आम्हाला डिस्ट्रिब्युशन सिस्टिम देखील सुधारित करावी लागेल आम्हाला आफ्टरसेल्स सर्व्हिस देखील सुधारित करावी लागेल आणि आम्हाला एकूणच प्रोडक्शन सिस्टिम देखील सुधारित करावी लागेल तर याचा अर्थ असा आहे की संस्थेमध्ये वेगवेगळी उद्दीष्टे आहेत आणि आपण त्यांची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि जर आम्ही असे केले तर मला वाटते की आपण बिझनेसचे व्यवहार अत्यंत नियंत्रित पद्धतीने चालवित आहोत बॅलन्सड स्कोअरकार्डबद्दल अजून बोलायचे झाल्यास स्कोअरकार्ड संस्थेच्या परफॉर्मन्सचे चार मुख्य दृष्टीकोनातून अचूक पालन करते संस्थात्मक शिक्षण संस्थात्मक शिक्षण सर्व प्रथम शिकण्याची प्रक्रिया ही सतत सुरू असते संघटनेने स्वतःच्या कार्यातून शिकले पाहिजे तसेच वातावरणात घडणार्या बाह्य बदलांपासून संपूर्ण उद्योगात होणारे बदल आणि व्यवसाय जगात होत असलेल्या संपूर्ण व्यवसायात होणाऱ्या बदलांपासून शिकले पाहिजे तर म्हणजे आपण एक अशी ऑर्गनायझेशन तयार केली पाहिजे किंवा एक अशी फर्म तयार केली पाहिजे जी एक शिक्षणाचे ठिकाण असेल कारण प्रत्येक वेळी जर तेथे सुधारणा करण्याची संधी असेल तर त्यावेळी का शिकू नये आणि त्याची अंमलबजावणी का करू नये बरोबर तर ही पहिली महत्वाची गोष्ट आहे व्यवसायाच्या प्रक्रियेतील सुधारणा एकदा आपण नवीन गोष्टी शिकल्यानंतर चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स कशी तयार करावीत ग्राहकांना ती कशी पुरवायची विक्रीनंतरची सेवा कशी सुधारली पाहिजे आपले कर्मचारी आपले पुरवठा करणारे गुंतवणूकदार भागधारक यांची काळजी कशी घ्यावी येथे सर्व काही महत्वाचे आहे तर याचा अर्थ असा आहे की शिकलेल्या गोष्टी बिझनेस प्रक्रियेत किंवा बिझनेस सुधारणांमध्ये प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत आणि जर तसे झाले तर नक्कीच आपले ग्राहक समाधानी असतील आणि जर ग्राहक समाधानी असतील तर कारण ते शेवटी बॉस आहेत तेच राजा आहेत म्हणून जर आमचा राजा समाधानी असेल तर नक्कीच आपल्याकडे बाजारात राहण्याचे आणि बिझनेससह पुढे जाण्यास अर्थ आहे तर शेवटी काय होईल आपल्या चांगल्या परफॉर्मन्समुळे आपल्या ग्राहकांचे समाधान जास्तीत जास्त होईल आणि आपले ग्राहक बरेच समाधानी असतील तर ते आपल्या ऑर्गनायझेशनला पाठिंबा देत राहतील त्यामुळे निश्चितच सुधारलेली विक्री कमी खर्च आणि संपूर्ण सुधारित नफा या बाबतीत आपली फायनान्शिअल स्ट्रेंथ सुधारेल आणि अखेरीस फर्मचे एकूण मूल्यदेखील वाढेल तर ही बॅलन्सड स्कोअरकार्डची रचना आहे बॅलन्सड स्कोअरकार्डच्या या रचनेत आपल्याकडे चार घटक आहेत आणि पहिली गोष्ट आहे हे जर आपण पाहिले तर इथे आपल्याकडे लर्निंग आणि ग्रोथ आहे बरोबर ना तर इथे प्रत्येक क्षेत्रात येथे चारही संकल्पनांमध्ये चार उप घटक आहेत पहिला आहे उद्दीष्टे सर्वत्र चारही मध्ये जर आपण पाहिले तर या गोष्टी येथे दिल्या आहेत तर सर्व प्रथम येथे आपण ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे एक शिक्षण संस्था म्हणून आपल्याला काय करायचे आहे आपल्याला प्रत्येक बाबतीत जाणून घ्यायचे आहे आणि सर्व डोळे कान आणि संस्थेच्या स्टेकहोल्डर्सचे मन मोकळे पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळी शिकले पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला काही उपाय योजले पाहिजेत की आपण हे उद्दीष्ट किंवा सतत शिकणे हे कसे प्राप्त करू शकतो त्यासाठी आपण आपल्या एम्प्लॉईजला वेगवेगळ्या परिषदांमध्ये जाऊ दिले पाहिजे आपल्या वितरकांशी आणि वितरण वाहिन्यांशी नियमितपणे संवाद साधला पाहिजे शक्य असल्यास ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांचा अभिप्राय घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कदाचित इतर कोणतेही उपाय अवलंबले गेले पाहिजेत आणि त्यानंतर लक्ष्य निश्चित करा ते सांगा आम्हाला कसे म्हणायचे आहे शिकायचे आहे आणि कोणत्या नवीन गोष्टी आपण संस्थेत शिकू आणि अंमलात आणू कमीतकमी आम्ही वर्षभरात एखादी गोष्ट शिकण्यास आणि अंमलात आणण्यास सक्षम आहोत तर ही खरोखरच चांगलीगोष्ट असेल आणि आपण त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे बरोबर त्या शिक्षणाच्या आधारे त्या म्हणण्याच्या आधारावर असे लक्ष्य ठेवले पाहिजे कि आपण नवीन पुढाकार घेऊन नवीन उत्पादने नवीन सेवा नवीन वितरण सिस्टिम नवीन पॅकेजिंग आणि विक्रीनंतरची सेवा घेऊन येण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर आता आपण अंतर्गत व्यवसायातील सुधारणांबद्दल बोलू एकीकडे आपल्याला शिक्षण आणि वाढ अंतर्गत व्यवसाय सुधारणेकडे घेऊन जाते दुसरीकडे जेव्हा अंतर्गत व्यवसायात सुधारणा होते तेव्हा ग्राहक समाधानी होतात तर या चारही संकल्पना किंवा घटक आहेत आपल्याकडे पुन्हा समान चार उपघटक आहेत ते म्हणजे उद्दिष्टे उपाय लक्ष्य आणि पुढाकार म्हणून आपण येथे आहोत लर्निंग आणि ग्रोथ यांच्या आधारावर अंतर्गत व्यवसाय प्रक्रियेत सुधारणा करू शकतो आणि नंतर ग्राहकांना समाधानी ठेऊ शकतो आणि एकंदरीत यामुळे संस्थेची फायनान्शियल ग्रोथ होईल आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी आपण आपल्या भागधारकांना कसे दिसावे शेवटी कंपनीच्या मूल्य जास्तीतजास्त करणे हे कंपनीचे अंतिम उद्दीष्ट असते जर आपण प्रत्येकाला बरोबर घेऊन सर्वांचे हित लक्षात ठेवून हे प्राप्त करू शकलो तर निश्चितपणे फर्मचे मूल्य अधिकतम होईल आणि एकंदरीत स्टेकहोल्डर्स खूष असतील तर ते संस्थेला पाठिंबा देतील या प्रकरणात म्हणजे जेव्हा आपण लर्निंग आणि ग्रोथबद्दल चर्चा करतो तेव्हा आपण येथे आपली दृष्टी सुधारण्यासाठी बदलण्याची आणि सुधारण्याची क्षमता कशी टिकवून ठेवू याबद्दल बोलत आहोत आणि बिझनेस प्रक्रियेत सुधारणा झाल्यास आमच्या स्टेकहोल्डर्सला आणि ग्राहकांना जे काही घडते त्याबद्दल समाधान देण्याकरिता आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे म्हणजेच आम्ही इंटरनल बिझनेस प्रोसेसमध्ये सुधारणा करून स्टेकहोल्डर्सचे आणि ग्राहकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना कसे दिसायला हवे बरोबर तर याचा अर्थ असा की बॅलन्सड स्कोअरकार्डचे हे चार महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत जे कोणत्याही संस्थेच्या उद्दिष्टे आणि रणनीतीमध्ये रूपांतरित होऊ शकतात जर तुमच्याकडे चांगली दृष्टी असेल तर आणि तुमचे भविष्याकडे लक्ष असेल जर मी आज मी जे लक्ष्य ठेवले आहे ते निश्चित केले समजा एखादा स्टार्टअप माझे लक्ष्य असले पाहिजे कि पाच वर्षांनंतर माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असली पाहिजे बरोबर नंतर अजून पाच वर्षांनंतर मी त्याला पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित करेल त्यातून मी IPO बनून बाहेर येईन आणि मग मी या ऑर्गनायझेशनला राष्ट्रीय स्तरावर नेईन आणि त्यानंतर आम्ही राष्ट्रीय कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी आणि ट्रान्सनेशनल कंपनी बनू तर याचा अर्थ असा की आपल्याकडे दृष्टी असणे आवश्यक आहे म्हणजे उद्योजक 'एक महत्त्वाचा गुण म्हणजे तो दूरदर्शी असावा आपण धीरूभाई अंबानींबद्दल बोलू ज्यांनी या देशात सुमारे दोनशे वर्षांपासून अस्तित्त्वात असलेल्या अनेक कंपन्यांचा आढावा घेतला आणि आज ते जेथे आहेत त्या रिलायन्स समूहाकडे बघा आज ते कुठे आहेत तर त्यासाठी बरेच घटक कारणीभूत आहेत परंतु धीरूभाई अंबानींची दृष्टी म्हणजे एक महत्त्वाचा घटक म्हणजे ते भविष्य ओळखू शकत होते आणि त्यांच्या दृष्टीक्षेपामुळे बिझनेसमधील कौशल्याव्यतिरिक्त त्यांच्या दृष्टीकोनावर आधारित रणनीतीमुळे आज एक मोठी ऑर्गनायझेशन तयार झाली ज्याला रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणून ओळखले जाते तर याचा अर्थ असा आहे की आपण ऑपरेटिंग आणि फायनान्शियल कामगिरी दरम्यान संतुलन राखले पाहिजे आणि नंतर प्रत्येकास आपल्याबरोबर घेऊन पुढे जावे हे एक अतिशय महत्त्वाचे म्हणणे आहे की मॅनॅजमेण्ट कंट्रोल हे ऑर्गनायझेशन आणि बिझनेस फर्म्सला खूप समर्थन देणारे असू शकते आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे परफॉर्मन्स इंडिकेटर आपण आता असे म्हणू शकतो की फक्त अधिक मॅनॅजमेण्ट कंट्रोल चांगल्या प्रकारे वापरायचे असेल तर आम्हाला काही प्रमुख परफॉरमन्स इंडिकेटर ओळखले पाहिजेत आपण काही प्रमुख परफॉरमन्स इंडिकेटर ओळखणे आवश्यक आहे मुख्य परफॉरमन्स इंडिकेटर कोणते आहेत ते असे उपाय आहेत जे संस्थेला आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रेरित करतात मुख्य परफॉर्मन्स इंडिकेटर चांगल्या प्रतीचे उत्पादन अगदी अत्यंत स्पर्धात्मक किंमतीला आणि त्यानंतर म्हणजे ग्राहकांच्या जागी अत्यंत कार्यक्षम पद्धतीने देणे आणि ग्राहकांना विक्रीनंतरची सेवा देणे हे काही महत्त्वाचे परफॉर्मन्स इंडिकेटर असू शकतात धीरूभाई अंबानी स्वत म्हणत असत की एक व्यावसायिक म्हणून माझे काम म्हणजे अत्यंत चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स अत्यंत स्पर्धात्मक किंमतीत तयार करणे आणि ती लोकांपर्यंत पोचविणे आणि मी हे करण्यास सक्षम असल्यास मी माझ्या ऑर्गनायझेशनचे लक्ष्य आणि माझ्या ऑर्गनायझेशनची उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम आहे म्हणून आम्हाला मुख्य परफॉर्मन्स इंडिकेटर शोधणे आणि तेथून सुरू होणारी ऑपरेटिंग स्ट्रक्चर प्रथम सुधारणे आवश्यक आहे आपण आपले ऑपरेटिंग स्ट्रक्चर सुधारित केल्यास निश्चितच आपली फायनान्शिअल स्ट्रक्चर सुधारेल बरोबर म्हणूनच परफॉर्मन्स इंडिकेटरची ओळख पटविणे हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे पुढील गोष्ट म्हणजे ध्येय एकत्रीत करणे जेव्हा ऑर्गनायझेशन आणि सर्व व्यक्ती समान ऑर्गनायझेशनची उद्दीष्टे ठरवतात तेव्हा ध्येय एकत्रीत होते एक फोकल पॉईंट ध्येय एकत्रितपणे आपण मुख्य परफॉरमन्स एकक परफॉर्मन्स इंडिकेटर ओळखणे आवश्यक आहे आणि त्या परफॉर्मन्स इंडिकेटरमुले आपल्याला त्या ऑर्गनायझेशनशी संबंधित सर्व लोकांसाठी एक लक्ष्य तयार करावे लागेल सर्व स्टेकहोल्डर्सला त्या ध्येयाशी जोडले पाहिजे ज्यामुळे स्टेकहोल्डर्सची आणि ऑर्गनायझेशनची चांगली ग्रोथ होऊ शकेल मला माझे वैयक्तिक नंतर साध्य करता येईल परंतु आधी मी ऑर्गनायझेशनचा अजेंडा आणि ऑर्गनायझेशनच्या उद्दीष्टांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे माझ्या ऑर्गनायझेशनची उद्दीष्टे माझ्या वैयक्तिक उद्दिष्टांपूर्वीच आली पाहिजेत बरोबर जेव्हा एम्प्लॉईज त्यांच्या स्वत च्याच चांगल्या आवडीनुसार काम करतात एम्प्लॉईज असे निर्णय घेतात जे ऑर्गनायझेशनचे उद्दिष्ट किंवा एकूण उद्दीष्टांची पूर्तता करण्यात मदत करतात तेव्हा हे साध्य केले जाते तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा कर्मचार्यांना उद्दिष्ट दिले जाते लक्ष्य दिले जाते आणि सर्व कर्मचार्यांसाठी ऑर्गनायझेशनने अशी परिस्थिती निर्माण केली की आपण फर्मसाठी जे काही करता ते या फर्मच्या चांगल्या कामगिरीसाठी आपण जितके सर्वोत्तम प्रयत्न करता त्यामुळे फर्मला नवीन फायदे होतात जर संस्था वाढली तर आपण सर्व वाढू जर संघटना वाढली तर प्रत्येक स्टेकहोल्डर्सची प्रगती होईल आणि एम्प्लॉईज जे अत्यंत महत्त्वाचे स्टेकहोल्डर असतात अंतर्गत भागधारक म्हणून जर अशी भावना निर्माण झाली की आपल्याला संघटनेचे लक्ष्य सर्वोच्च म्हणून घेऊन काम करावे लागेल तर आपल्याला की कदाचित आपल्याला दंडात्मक कृती जबरदस्तीने केलेल्या कृती काहीही करण्याची गरज नाही कदाचित आपण त्यांना नेहमीच गुंतवून ठेवू शकता आणि प्रत्येकजण स्वत लक्ष्याच्या सेटिंगमध्ये आणि लक्ष्य साध्य करण्यात सामील होईल तर म्हणजेच हा पुन्हा एक चांगला नियंत्रण उपाय कामगिरी उपाय आहे आम्हाला कामगिरी सुधारित करावी लागेल त्यासाठी दोन मार्ग आहेत एकतर आपण जबरदस्तीच्या दंडात्मक कारवाईसाठी जाऊ शकता किंवा आपण खूप सकारात्मक प्रेरणा मिळवून देऊ शकता आणि आपण त्यात सहभागी होऊ शकता तर कोणता एक चांगला आहे त्याहूनही चांगले म्हणजे आम्हाला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल जी सर्व स्टेकहोल्डर्ससाठी एक अतिशय खूप प्रेरणादायक उत्साहवर्धक आणि सहभागी परिस्थिती असेल तर म्हणजेच ऑर्गनायझेशनमधील सर्व बाबी नियंत्रित आहेत आणि कदाचित प्रत्येकजण एकाच दिशेने कार्य करीत आहेत तर त्यापैकी पहिले म्हणजे मुख्य परफॉर्मन्स इंडिकेटरची ओळख पटविणे आणि नंतर अशी भावना निर्माण करणे ज्यात सर्वांसाठी ऑर्गनायझेशनची उद्दिष्टे स्वतःच्या वैयक्तिक उद्दिष्टांच्या आधी किंवा वैयक्तिक अजेंडाच्या आधी येतील तर नक्कीच हे उपाय हे खूप महत्वाचे आणि खूप उपयुक्त ठरतील त्यानंतर व्यवस्थापकीय प्रयत्न येतात बरोबर जेव्हा इंडिकेटर्स ओळखले जातात तेव्हा सगळे स्टेकहोल्डर्स इंटरनल स्टेकहोल्डर्स लोवर लेवल एम्प्लॉईज मिडल लेवल एम्प्लॉईज टॉप लेव्हल एम्प्लॉईज किंवा मॅनॅजमेन्ट जेव्हा ते ऑर्गनायझेशनच्या उद्दिष्टपूर्तसाठी काम करतात तेव्हा व्यवस्थापकीय प्रयत्न हे टिकून राहिले पाहिजेत किंवा ते आणखी मजबूत झाले पाहिजेत ज्यामुळे आपल्याला हे कळेल की काय कार्य करायचे आहे आणि ते कार्य कसे करायचे आहे बरोबर ना आपण आधीच उद्दिष्ट किंवा लक्ष्य ठरवले आहे जे ऑर्गनायझेशनमधील सर्व संबंधित व्यक्तींसाठी सर्वोच्च लक्ष्य आहे नंतर ती उद्दिष्टे गाठण्याची सुरुवात करण्यासाठी आपल्याला गरज असते ती व्यवस्थापकीय प्रयत्नांची तर ती प्रोसेस टिकवून ठेवण्यासाठी आणि नेण्यासाठी अनियंत्रित व्यवस्थापन नियंत्रणाची अपेक्षा केली जाऊ शकते तर ती उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापकीय प्रयत्न पाहिजे असतात आपले ध्येय किंवा उद्दीष्ट्य म्हणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आपण आता आपले उद्दिष्ट कसे साध्य करावे आपले लक्ष्य कसे साध्य करावे आणि यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे याचा विचार आपण सुरू केला पाहिजे त्यासाठी आपल्याला नियोजन करण्याची गरज आहे आपल्याला पर्यवेक्षण करण्याची गरज आहे आपल्याला सतत विचार करण्याची गरज आहे योजना आखण्याची गरज आहे अंमलबजावणीसाठी जाण्यासाठी आणि अंमलबजावणी दरम्यान काही प्रकारचे देखरेखीची आवश्यकता आहे म्हणजेच प्रत्येकजण हा कामात गुंतलेला रहावा प्रत्येकाला असे वाटले पाहिजे कि आपण ऑर्गनायझेशनमध्ये सामील आहोत आणि ते ऑर्गनायझेशनला त्यांचे सर्वोत्तम त्यांचे शंभर टक्के देत आहेत आणि त्याच वेळी विचार करत राहिले पाहिजे की म्हणजे लर्निंग ऑर्गनायझेशनची निर्मिती हा बॅलन्सड स्कोअरकार्डचा एक महत्त्वाचा घटक आहे म्हणून जर आपण नेहमीच विचार करत असाल तर प्रत्येक वेळी आपण दिशेने मार्गात काम करत असतो आम्ही लोक विचार करीत असतो की कामगिरी कशी सुधारित करावी ऑर्गनायझेशनची कामगिरी कशी सुधारित करावी आपण काय साध्य करणार आहात एकंदरीत उत्कृष्ट कामगिरी आणि हेच या मॅनॅजमेन्ट कंट्रोल सिस्टिमचे अंतिम उद्दीष्ट असते आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रेरणा कर्मचार्यांना प्रोत्साहित करत राहिले पाहिजर प्रोत्साहित करणे हे काही निवडक उद्दीष्टांसाठी एक ड्राइव्ह असते काही निवडक उद्दीष्टांसाठीआपले ध्येय काय आहे जेव्हा ध्येयांचे एकत्रीकरण होते तेव्हा प्रत्येकजण त्या एकाच दिशेने जात असतो प्रत्येकजण त्या दिशेने योगदान देत असतो म्हणजे ते ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न तयार करते ही माझी ऑर्गनायझेशन आहे जी मी त्याची ध्येये साध्य करेन तर ते प्रयत्नशीलता निर्माण करते आणि ते त्या ध्येयासाठी लागणाऱ्या कृती निर्माण करतेकारण मी प्रोत्साहित झालो आहे मला माझ्या ऑर्गनायझेशनसाठी काहीतरी चांगले करायचे आहे आणि मला माझ्या ऑर्गनायझेशनसाठी काहीतरी चांगले करायचे असेल तर नक्कीच मी कोणाला त्याबद्दल काही विचारायची गरज नसते किंवा कोणी मला कोणीच काहीच सांगायची गरज नसते की आज तू हे काम करावे किंवा हे काम तुझ्याकडून अपेक्षित आहे काहीही नाही त्यात तुमचे स्वतःचे स्वारस्य आहे कारण तुम्ही पूर्णपणे प्रोत्साहित एम्प्लॉयी आहात आपण ऑर्गनायझेशनचे पूर्णपणे गुंतलेले एम्प्लॉयी आहात आणि आपल्याला गरज नाही की कोणीतरी मला काहीतरी करण्यास सांगेल फक्त तेव्हाच मी ते करीन आणि नंतर एकदा मी ऑर्गनायझेशनमधल्या त्या संस्कृतीमुळे मी स्वत ला प्रेरित केले तर मग नक्कीच माझ्या कृती त्या दिशेने आपोआप पुढे होतील तर प्रोत्साहन हा आपल्या मॅनॅजमेन्ट कंट्रोल सिस्टिमचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे मग आम्ही कंट्रोल करण्याच्या क्षमतेबद्दल बोलू कारण जेव्हा आपण योजना आखत असतो तेव्हा निश्चितच आपल्याला त्या योजनेबद्दलची कामगिरी मोजली पाहिजे की आपण काय योजना आखली आपण त्या योजनेचा परिणाम कसा अंमलात आणला आणि आमची कामगिरी कशी आहे म्हणून जेव्हा आपण म्हणता योजना आखायला हवी आणि आमचे नियोजित उद्दीष्टे कसे प्राप्त केले गेले आहेत आमची कामगिरी कशी झाली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग आपण ऑर्गनायझेशनच्या कार्यात नियंत्रण ठेवण्याबद्दल बोलू प्रत्येक वेळी मी तुमच्याबरोबर बर्याच टेक्निक्सवर चर्चा केली कारण आम्ही कॉस्टशीटच्या संकल्पनेवर चर्चा करतो तेव्हा आपण बजेट संकल्पनेची स्टॅंडर्ड खर्चाची चर्चा करतो हे सर्व काय आहे तर ही सर्व टेक्निक्स ऑर्गनायझेशनमधील नियंत्रणासाठी आहेत जेव्हा आपण कॉस्टशीट स्टॅंडर्ड कॉस्टशीट डमी किंवा बनावट कॉस्टशीट तयार करता तेव्हा एक मार्गदर्शक शक्ती असते जी सांगते की ही पर युनिट प्रॉडक्शन कॉस्ट असावी ही प्रॉडक्शन कॉस्ट अपेक्षित किंमत असावी ही प्रॉडक्ट A B C आणि D साठीची कॉस्टशीट आहे बरोबर जेव्हा जेव्हा ही कॉस्टशीट आमच्याकडे तयार होते तेव्हा आम्ही स्टँडर्ड्स पूर्ण केले आहेत जेव्हा आपण संपूर्ण फर्मसाठी बजेट तयार करतो तेव्हा हा आपला बाजेटेड प्रॉफिट आहे ही आपली बाजेटेड फायनान्शियल स्थिती आहे मग आपण काय करणार आहोत आपण आपल्या बजेटबरोबर आपल्या वास्तविक कामगिरीची तुलना करणार आहोत आणि त्यातील फरक शोधू आणि शेवटी हा कंट्रोलिंगचा एक उपाय आहे तर त्याचप्रमाणे आपण स्टॅंडर्ड कॉस्टिंगबद्दल बोलता बजेटमध्ये आपण संपूर्ण फर्मबद्दल बोलतो आणि स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये आपण युनिट लेव्हल कंट्रोलबद्दल बोलतो प्रॉडक्ट लेव्हल कंट्रोलबद्दल बोलतो म्हणून जेव्हा आपण छोट्या पातळीवर कार्यक्षमतेच्या सर्वात निम्न पातळीवर नियोजित योजना आखतो त्यानंतर त्याची अंमलबजावणी करतो आणि नंतर या योजनेची म्हणजे प्लॅनिंग आणि कामगिरीची तुलना करतो म्हणजे आपण काही करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यांना ऑर्गनायझेशनच्या घडामोडी कंट्रोल करणे असे म्हणतात जे ऑर्गनायझेशनसाठी नेहमीच आवश्यक असते नियंत्रण क्षमता नियंत्रणीय खर्चात व्यवस्थापकाच्या निर्णयावर आणि क्रियांवर परिणाम होणारी कोणतीही किंमत समाविष्ट असते कारण नियंत्रण हे महत्वाचे असते कारण मी तुमच्याशी चर्चा केली आहे की चांगले किंवा वाईट कामगिरीचे दोन प्रकारची कारणे असू शकतात एक आहे नियंत्रित करण्यायोग्य कारणे आणि दुसरी अनियंत्रित कारणे जर कारणे नियंत्रित करण्यायोग्य असल्यास त्यातील घटक नियंत्रित करण्यायोग्य असल्यास त्यांना नियंत्रित का करू नये आणि जर ते अनियंत्रित असतील तर ते नियंत्रणाबाहेर असतात त्यात कोणीही काहीही करु शकत नाही जर फर्ममध्ये 24 तास वीज येत नसेल आणि जर आपण अंतर्गतरित्या वीज तयार करु शकत नसाल तर नक्कीच आपल्याला त्यात तडजोड करावी लागेल जेणेकरुन दिवसाला १६ ते १८ तास वीज उपलब्ध असेल तर त्या १६ ते १८ तासांमध्ये आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल आपण आपल्या फॅक्टरी पूर्ण क्षमतेनिशी वापरू आणि हे सोडून आपण दुसरे काहीही करू शकत नाही बरोबर ना म्हणून नियंत्रित करण्यासाठी हे ओळखणे आवश्यक आहे की आपण काय करू शकतो आपण काय करू शकत नाही आणि जर आपण काही करू शकत नसल्यास त्यामागची करणे शोधली पाहिजेत तर नियंत्रण करणे म्हणजे त्या गोष्टी शोधणे ज्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो त्या गोष्टींवर कसे नियंत्रण ठेवू शकतो म्हणून गोष्टी इच्छित दिशेने राहू शकतात आणि फर्मची एकंदर ध्येय प्राप्ती सुनिश्चित केली जाऊ शकते आणि अनकंट्रोलेबल कॉस्ट म्हणजे काय कोणतीही कॉस्ट जी दिलेल्या मुदतीत रिस्पॉन्सिबिलिटी सेंटरच्या मॅनॅजमेन्टने प्रभावित होत नाही आपण काही गोष्टी नियंत्रित करू शकत असू तर ते केले पाहिजे आणि काही गोष्टी नियंत्रित करता येत नसतील तर सोडून दिल्या पाहिजेत म्हणूनच आम्ही संपूर्ण फर्म वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर्समध्ये विभागली आहे जी आम्हाला निश्चित करण्याची इच्छा आहे जसे की एखाद्या माणसाची जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर्समध्ये काम करणारी माणसे आपल्याला माहिती आहे कि काही गोष्टींवर नियंत्रण ठेवता येऊ शकते पण तसे ना केल्यास खर्च वाढू शकतो किंवा नुकसान वाढू शकते किंवा गळती आणखी वाढू शकते परंतु काही गोष्टी नियंत्रित नसतात तर आपण जबाबदारी निश्चित करू शकता जर आमचे नियंत्रण करण्यायोग्य घटक त्यासाठीची कारणे नियंत्रित करण्यायोग्य असतील परंतु त्या अनियंत्रित असतील तर आणि सगळ्यांनी त्या किंवा दुसऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर्समध्ये त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली परंतु काही कारणांमुळे हा अनियंत्रित घटक असेल तर म्हणजेच आपल्याला असे घटक सोडून इतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा काही वेगळे महत्वाचे उपाय आपल्याला योजावे लागतील तर जर तुम्ही या सर्व गोष्टी करण्यास सक्षम असाल तरतुम्ही जर मुख्य परफॉर्मन्स इंडिकेटर शोधण्यात सक्षम असाल तुम्ही तुमच्या कर्मचार्यांना प्रोत्साहित ठेवण्यास सक्षम असाल जर तुम्ही लक्ष्य एकत्रित करण्यास सक्षम असाल आणि जर तुम्ही ऑर्गनायझेशनच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल तर त्याचा परिणाम काय होईल परिणामी काँट्रीब्युशन मार्जिनमध्ये सुधारणा होईल तर ही काँट्रीब्युशन मार्जिन काय आहे आम्हाला हे ठाऊक आहे की काँट्रीब्युशन मार्जिन म्हणजे जेव्हा आपण मार्जिनल कॉस्टिंगबद्दल बोललो होतो तेव्हा ती आपण सेल्स वजा व्हेरिएबल कॉस्ट अशी घेतो म्हणजे हा काँट्रीब्युशन मार्जिन आहे जेव्हा आपण यापासून फिक्स्ड कॉस्ट वजा करता तेव्हा तेव्हा आपल्याला प्रॉफिट मिळेल तर ऑर्गनायझेशनचे अंतिम उद्दीष्ट म्हणजे काय फर्मचा नफा वाढविणे आणि त्यासाठी आपल्याला येथे काय करावे लागेल आम्हाला काँट्रीब्युशन मार्जिन सुधारणे आवश्यक आहे आणि आपण सर्व संभाव्य कृती केल्यास त्या गोष्टी नियंत्रणाखाली ठेवता येतील म्हणजे आपोआप त्या सुधारित योगदानाच्या आणि शेवटी सुधारलेल्या नफ्याच्या बाबतीत दिसून येतील काँट्रीब्युशन मार्जिन विशेषत शॉर्ट टर्म बदलाचा परिणाम जाणून घेण्यासाठी उपयोगी पडतो कारण ज्या क्षणाला तुम्ही तुमची प्रोडक्शन प्रोसेस बदलता त्या क्षणापासून तुम्ही प्रोसेसमध्ये सुधारणा आणता ऑपरेटिंग सायकलचा कालावधी किती असतो जास्तीतजास्त एक महिना किंवा 10 दिवस 15 दिवस 20 दिवस किंवा 30 दिवस असू शकतो म्हणून जर आपण चांगल्या क्वालिटीचे मटेरियल खरेदी करत असाल जर आपण कमी किंमतीत मटेरियल खरेदी करीत आहोत किंवा आपण आपल्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये काही सुधारणा करीत आहोत जर आपण लूप होल्स प्लग करीत आहोत आणि वेस्टेज कमी करत आहोत तर ते ऑपरेटिंग सायकलच्या शेवटी सुधारलेल्या कामगिरीमध्ये प्रतिबिंबित होईल आणि प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल प्रोडक्ट्ची क्वालिटी वाढेल आणि शेवटी चांगला नफा होईल यामुळे सेलिंग प्राईज आणि प्रोडक्शन कॉस्टमधला वाढलेला फरक यामुळे प्रतिबिंबित होईल आणि यामुळे फर्मचे योगदान वाढेल काँट्रीब्युशन मार्जिन किंवा सेल्समधील वाढीच्या गुणाकारांद्वारे व्यवस्थापक उत्पन्नामधील कोणत्याही अपेक्षित बदलांची त्वरित गणना करू शकतात आपण समजू शकता की हे योगदान कोणत्या रूपात बदलले आहे आणि कोणत्या प्रमाणात ते ऑर्गनायझेशनचे इनकम किंवा प्रॉफिटॅबिलिटी बदलतील त्यापुढे आपण बोलू की जेव्हा आपण काही संकल्पनांचे विभाजन करू तेव्हा आपण ऑर्गनायझेशनल कंट्रोल मिळवू शकतो किंवा साध्य करू शकतो विभाजन ही एक अतिशय महत्वाची संकल्पना आहे सामान्यत आम्ही ही संकल्पना बाजाराच्या विभाजनासाठी वापरतो की जेव्हा आपण आमचे उत्पादन बाजारात विकणार आहोत तेव्हा आम्ही संपूर्ण बाजार वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागतो आणि विभाग भौगोलिक असू शकतो विभाग लोकसंख्याशास्त्रीय असू शकतो विभाग इतर कोणत्याही आधारावर असू शकतो जेव्हा ते भौगोलिक असते तेव्हा आपण असे म्हणू शकता की संपूर्ण भारताच्या बाजाराला चार विस्तृत विभाग आहेत उत्तर भाग किंवा उत्तर बाजारपेठ मग दक्षिणेची बाजारपेठ असेल तर ते पश्चिम आणि पूर्वेकडील बाजारपेठ किंवा कधीकधी मध्य भारत अशी देखील असेल तर हे सर्व चार किंवा पाच विभाग आहेत आता आपल्याला बर्यापैकी मोक्याच्या मार्गाने जावे लागेल आणि सर्व चार किंवा पाच विभागांमध्ये परंतु आपल्या टप्प्याटप्प्याने हजेरी लावावी लागेल तर त्याचप्रमाणे आपण लोकसंख्याशास्त्रीय विभागातील म्हणण्याबद्दल बोलता जर आपण काही उत्पादन तयार करण्याची योजना आखत असाल तर आपल्याला कोणत्या विभागातील संभाव्य ग्राहक कव्हर करता येतील किंवा आपण कोणासाठी प्रॉडक्ट तयार करू इच्छित आहोत बरोबर ना तर विभाजन विभाग हे रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर्स आहेत ज्यांच्यासाठी महसूल आणि खर्चाचे वेगळे मापन प्राप्त केले जाते जेव्हा आम्ही उत्तर भारतात प्रवेश करीत असू आम्हाला उत्तर भारतात प्रॉडक्ट सादर करायचे आहे तर आता या बाजाराचा एकूण आकार किती आहे आम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचू शकतो बाजारपेठेतील विद्यमान प्रतिस्पर्धी कोण आहेत आणि विद्यमान ग्राहकांच्या किंवा आपल्याला धोरण तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या संभाव्य ग्राहकांच्या मनात आपली उपस्थिती कशी असू शकते तर याचा अर्थ असा की आपण टप्प्याटप्प्याने पुढे जात आहात मी संपूर्ण देशाच्या बाजारपेठेत काम करण्यास सुरवात करणार नाही मी त्यास वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागून उप विभागांमध्ये विभाजन करीन जे माझ्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर्स असतील परंतु माझ्या ऑर्गनायझेशनसाठी आणि नंतर वेगवेगळ्या विभागांचे लक्ष्य ठेवून मी कामगिरीसह पुढे जाईल तर संपूर्ण फर्म वेगळ्या विभागांमध्ये विभागून आपण असे म्हणू शकता की आपण वेगवेगळी लक्ष्ये प्राप्त करणार आहोत आणि हे भिन्न विभाग वेगवेगळी रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर्स म्हणून आपण विचारात घेणार आहोत तर आम्ही असे म्हणू शकतो की आमच्याकडे सध्या एकूण दोन बाजारपेठे आहेत आपल्याकडे दोन विभाग आहेत उत्तर विभाग दक्षिणी विभाग उत्तर भारताचा बाजार दक्षिण भारताचा बाजार आणि हे एकूण विक्रीचे लक्ष्य आहे जे आम्ही येत्या वर्षात ते साध्य करणार आहेत आम्ही आता बाजाराच्या इतर दोन किंवा इतर तीन विभागांमध्ये जाणार आहोत मला पूर्वेकडील प्रदेश जायचा नाही मला पश्चिमेला जायचे नाही मला मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशात जायचे नाही मी देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागाकडे लक्ष देईन माझी प्रभागनिहाय विक्री ही इतकी असेल उदाहरणार्थ यात 950000 डॉलर्स आणि दक्षिणी बाजारात 1950000 डॉलर्स आणि शेवटी माझी एकूण कामगिरी ही असेल तर आपण संपूर्ण बाजारपेठाला वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागू शकता आणि ते विभाग आमच्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर्स बनू शकतात आपण त्यासाठी लक्ष्य निश्चित करू शकतो आपण त्यात कामगिरी आणि अंमलबजावणीसाठी जाऊ शकतो आणि मग शेवटी आपण शोधण्याचा प्रयत्न करू की आपण ती उद्दीष्टे साध्य करू शकू की नाही तर विभाजन ही आणखी एक प्रक्रिया आहे कोणत्याही ऑर्गनायझेशनची कार्यक्षमता सुधारण्याचा हा आणखी एक मार्ग आहे आणि प्रत्येक विभाग हा आमच्यासाठी एक स्वतंत्र स्वतंत्र रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर आहे आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक विभागातील कामगिरी सुधारण्यासाठी काय करू शकतो हे पाहण्याचा प्रयत्न करू त्यानंतर मॅनॅजमेन्ट कंट्रोल किंवा क्वालिटी कंट्रोल लागू करण्याच्या उपायांची सिरीज क्वालिटी कंट्रोल करण्याचे उपाय म्हणजे काय आम्ही त्यांची अंमलबजावणी कशी करू शकतो आणि आम्ही कसे हे सुनिश्चित करू शकतो की प्रॉडक्टची सुधारित क्वालिटी ऑपरेशनल कामगिरी आणि आर्थिक कामगिरीमध्ये प्रतिबिंबित होईल मी याबद्दल पुढच्या आणि शेवटच्या वर्गात आपल्याशी चर्चा करेन मनापासून धन्यवाद